हायझेनबर्ग आणि स्क्रोडिंगर फॉर्म्युलेशन्सची समतुल्यता गणिताची प्राथमिकता क्वांटम मेकॅनिक्समध्ये आपण आतापर्यंत जे काही शिकलात ते म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सविषयी असलेला हायसेनबर्गचा दृष्टीकोन ज्यामध्ये गतिशील प्रमाणात प्रतिनिधित्व करण्यासाठी मूलत मॅट्रिक्स असतात आणि गतीचे समीकरण शास्त्रीय समीकरणासारखेच होते आणि क्वांटम स्थिती xp pxiI मॅट्रिस म्हणून दर्शवली गेली आहे मी आणखी एक दृष्टिकोन शिकलो आहे जो स्क्रोडिंगर दृष्टिकोन आहे जो हायसेनबर्गच्या दृष्टिकोनापेक्षा अगदी वेगळा आहे आणि या दृष्टिकोनातून काय घडते ते पाहू तर कणात एक वेव्ह फंक्शन आहे जे ψ शी संबंधित आहे क्रमांक 2 येथे एक लहर समीकरण आहे ज्याला स्क्रोडिंगर समीकरण म्हटले जाते आणि 3 काही मर्यादांसह निर्माण झालेली काही इगेन मूल्ये ऊर्जा निर्माण करतात तर ह्या दोनही अगदी भिन्न पध्दती आहेत परंतु आपण जे शिकलात ते म्हणजे साध्या हार्मोनिक ऑसिलेटर साठी दोघेही समान उत्तरे देतात दोघेही समान उत्तर देतात हा फक्त योगायोग आहे की किंवा काही सखोल अर्थ आहे काही संबंध आहे का किंवा हे 2 दृष्टिकोन समान आहेत ज्याचे फक्त भिन्न प्रकारे प्रतिनिधित्व केले जाते पुढील 2 व्याख्यानांमध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्यक्षात क्वांटम मेकॅनिक्सकडे हेसनबर्गचा दृष्टीकोन आणि क्वांटम मेकॅनिक्सकडे स्क्रोडिंगर यांचा दृष्टिकोन समान आहे कि नाही आणि स्क्रोडिंगरच्या दृष्टिकोनातून प्रमाण कसे दर्शविले जाते याबद्दल देखील शिकवते उदाहरणार्थ आम्ही गती वगैरेसाठी ऑपरेटर लिहितो ज्यासाठी गणिताची तयारी आवश्यक आहे तर हे व्याख्यान मूलतः स्क्रोडिंगर समीकरणाच्या निराकरण संबंधित काही गणिती पैलूंना समर्पित आहे तर प्रथम मला नियमानुसार तरंग फंक्शन्सची सर्वसामान्य स्थिती या बद्दल बोलायचे आहे आणि मला तुम्हाला समजावून सांगायचे आहे कि पहिल्या नियमानुसार लहरींची सर्वसामान्य स्थिती हा गुणधर्म लंबवत आहे तर मी प्रथम हे ऑर्थो वर्तन किंवा फंक्शनच्या लंब वर्तनाबद्दल सांगणार आहे तर आमचा अर्थ काय आहे जर एखादा वेव्ह फंक्शन mx असेल आणि मी स्वतःला एका परिमाणा पुरते मर्यादित ठेवणार असेल तर हि कल्पना तुम्हाला एक संकल्पना देणे सोपे करते जर mxn यामध्ये m आणि n समाकलित केलेल्या उर्जेच्या पातळीसाठी 2 निर्देशांक आहेत आणि जर m ≠ n तर याची किंमत ० होते याला मी वेव्ह फंक्शनची ऑर्थोगोनल प्रॉपर्टी म्हणणार आहे मी जेव्हा m ≠ n म्हणतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचे आहे ते मी थोडेसे स्पष्ट करणार आहे जर mth पातळीशी संबंधित ऊर्जा nth पातळीशी संबंधित उर्जेच्या बरोबरीची नसेल तर त्याचे काय होईल तर ही वेव्ह फंक्शनची ऑर्थोगोनल प्रॉपर्टी आहे जी याचे निराकरण करेल मी दुसरे मुद्दे समजावून सांगेन जरn nxndx ψ2dx तर हे १ होणार आहोत जर आपण स्थिर गुणांक निवडला आणि तो ψ च्या समोर लिहिला तर तो १ मध्ये समाकलित होतो आणि याचे समाकलन ∞ to मध्ये होते त्याचप्रमाणे ऑर्थोगोनल वर्तन देखील ∞ ते ∞ ऑर्थोगोनॅलिटी या वेव्ह फंक्शन्स ऑर्थोगोनल आहेत ज्या अर्थाने मी वर स्पष्ट केले आहे त्याप्रमाणे आपण ते सिद्ध करूया तर हे सिद्ध करण्यासाठी आपण स्क्रोडिंगर चे समीकरण घेऊ 22md2mdx2VxmEm मी जटिल संयुग्म घेतल्यास सर्व वास्तविक प्रमाण समान राहतात जे कि 22md2m dx2V हे वास्तविक mx आहे जसे E वास्तविक m तर आम्ही फक्त ψ m साठी एक स्क्रोडिंगर समीकरण लिहिले तर ते स्वतः जटिल संयुग्म तसेच वेव्ह फंक्शन असेल तर आता मी हे सिद्ध करणार आहे की जर EmEnतर mx mxdx0 असेल तर आपण nth स्तरासाठी समीकरण लिहू जे 22md2ndx2VxnEnn m ने गुणले तर हे समीकरण 22m ∞md2ndx2dx ∞mVxndxEn ∞mxndx असे लिहिले जाऊ शकते ज्याचे समाकलन ∞ to ∞ होईल तर ते समीकरण क्रमांक 1 असेल मी या संज्ञेची पहिली संज्ञा सोपी करतो जी 22m ∞ddxψmdndxdx22m ∞dmdxdndxdx असेल पहिली संज्ञा पूर्णपणे समाकलित केली जाऊ शकते ज्यामुळे ψ आणि त्यांचे व्युत्पन्न सर्व 0 वर जातात कारण x प्रमाणे ही संज्ञा 0 असणार आहे आणि म्हणूनच प्रथम पद फक्त 22m ∞dmdxdndxdx लिहू शकतो आणि म्हणून मी या समाकलन नंतर 22m ∞dmdxdndxdx ∞mVxndxEn ∞mndx असे स्क्रोडिंगर समीकरण लिहू शकतो आता आपण m साठी यापूर्वी लिहिलेले earlier 22md2mdx2VxmEmm हे समीकरण लिहू आता ते उजव्या बाजूने n ने गुणाकार करा आणि ∞ ते समाकलित करा जेणेकरून हे समीकरण आता 22m ∞d2mdx2ndx ∞mVxndxEm ∞mndx मी पूर्वी केलेल्या युक्तीने पुन्हा दाखवू शकतो की ही संज्ञा 22m ∞dmdxdndxdx इतकी आहे आपण d y d x बाहेर घेता आणि नंतर याचा विस्तार करा तर मला ही दोन समीकरणे मिळाली आहेत त्यांना पुन्हा नामांकन करू या मी वर असे लिहिले आहे आणि हे समीकरण 2 आहे तर माझ्याकडे22m ∞dmdxdndxdx ∞mVxndxEn ∞mndx हा माझा समीकरण क्रमांक १ आहे आणि समीकरण क्रमांक २ हा 22m ∞dmdxdndxdx ∞mVxndxEm ∞mx आहे हे माझे समीकरण २ होईल आता समीकरण २ मधून समीकरण १ वजा करा आणि जेव्हा वजा करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पहिला रद्द होतो तर तुमच्याकडे डाव्या बाजूला 0 बाकी आहे जे ∞mndx शी समान आहे आणि आता आपण EmEn ज्याने En Em≠0 ला सूचित केले असेल असे लिहू शकतो म्हणजे त्वरित याचा अर्थ Em ∞mndx0 म्हणून आपण वेव्ह फंक्शन्सच्या ऑर्थोगोनॅलिटीचा पहिला गुणधर्म सिद्ध करताना एक गोष्ट आपल्याला नंतर आवश्यक असेल आणि श्रोडिंगरच्या समीकरणाच्या बाबतीत हे नेहमीच खरे ठरणार आहे कारण आम्हाला फक्त श्रोडिंगर समीकरणाच्या निराकारणाची गरज नाही इगेन फुकशन ज्यांचे इगेन व्हॅल्यू भिन्न आहेत ते ऑर्थोगोनल आहेत क्रमांक २ ही आम्ही वापरत असलेल्या लहरींची सर्वसामान्य स्थिती आहे नंतर जेव्हा मी सामान्यतेच्या व्याख्यये वर चर्चा करणार तेव्हा हे महत्वाचे असेल तर आम्ही आधीच पाहिले आहे की mndx0साठीEmEn आणि आम्ही त्याच इंडेक्स मोड स्क्वेअर dx 1 च्या समानतेसाठी ते एकत्रीकरण लागू करणार आहोत समजा ते १ नाही तर आपण समजा n2dx हे संख्या C च्या बरोबरीने आहे आता मी नवीन ψ n ला जुन्या ψ n √C प्रमाणे लिहू शकतो जेणेकरून सामान्यतेची ही अट लागू केली जाईल कारण मी नेहमी विभेदक समीकरणाच्या निराकरणासाठी स्थिरतेने गुणाकार करू शकतो तर मी यास पुन्हा परिभाषित करू शकते म्हणूनच सामान्यपणाची अंमलबजावणी होते सर्वसाधारणपणे मी असे लिहित आहे mxnxdxmn mn हा मनिस क्रोनकर डेल्टा तर मी बाजूला असे लिहितो कीmn0 जेव्हा m ≠ n आणि तो 1 असल्यास m n असेल तरआपण ऑर्थोगोनॅलिटी गुणधर्म पहिला नंबर 2 हे जे वेव्ह फंक्शन्सवर सामान्यपणा आणणार आहे याविषयी चर्चा केली आणि तिसरे म्हणजे मला वेव्ह फंक्शन्सची परिपूर्णता मिळेल हा तिसरा गुणधर्म आहे आणि जेव्हा मी श्रिडिंगर समीकरण लिहिलं तेव्हा ते 22md2ndx2VxnEnn असे असेल नंतर ψ n जेथे n हा १ पासून∞ पर्यंत सर्वत्र जाऊन हे पूर्ण होते मी ते सिद्ध करीत नाही म्हणून आपण असे गृहीत धरुन शकता की याचा अर्थ असा आहे की कोणतेही सामान्य फंक्शन याचे निराकरण करेल आणि ज्यामुळे ψ n हे आपण विस्तारित स्वरूपात fx∑Cnn असे लिहू शकु आणि जर तुम्हाला तुमच्या गणितातून आठवत असेल तर हे फूरियर मालिकेसारखेच आहे जिथे आम्ही असे गृहीत धरतो आणि कदाचित तुम्ही ही संज्ञा आधी ऐकली असेल की sin फंक्शन कोसाइन फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन त्या पिरिऑडिक फंक्शन्ससाठी एक संपूर्ण संच तयार करतात तर येथे काही मर्यादांसह हे काही काळानंतर परत येईल जे समायोजित अटींसह ψ n याचे निराकरण करेल बॉक्समधील कणाचे उदाहरण घेऊ तर बॉक्समधील कणात तुम्हाला वेव्ह फंक्शन आठवत असेल तर हे एक फंक्शन आहे आणि हे दुसरे तिसरे हे असे आहे आणि आम्ही असे गृहीत धरतो की हा एक पूर्ण संच बनतो आणि म्हणून कोणतेही कार्य काही अनियंत्रित कार्य जे x 0 आणि x L च्या सीमेवर नाहीसे होते हे ∑f असे लिहिले जाऊ शकते f ∫ C n ज्याला आपण वेव्ह फंक्शन्स nπ L x असे मन्हू कारण हे काही अटींसह C n निश्चित करू शकेल तर याचा अर्थ असा की हा एक संपूर्ण संच तयार करतो काही अटीसह वेव्ह फंक्शन्स सामान्य केले जाऊ शकते तर याचा अर्थ असा की हा एक संपूर्ण संच तयार करतो आता मी म्हटल्याप्रमाणे हे वेव्ह फंक्शन्स सामान्य करणे तर sin nx सामान्यीकृत नाही कारण एकीकरण काय आहे ते पाहूया जर मी 0 ते L nπLx dx मध्ये समाकलित केले तर हे L2 होईल म्हणूनच ते सामान्य करण्यासाठी मला लिहावे लागेल तर बॉक्समधील कणला सामान्य करण्यासाठी वेव्ह फंक्शनsinnπxLL2 असेल जे 2LsinnπxL आणि ऑर्थोची सामान्यता 2LsinmπxLsinnπxLdxmn असेल तर जेव्हा m n असेल तेव्हा ते 1 असेल आणि जेव्हा m ≠ n तेव्हा ते 0 असेल जे तुम्ही स्वतः तपासू शकता आणि आपला दावा हा पूर्णत्वाचा आहे ज्यामुळे समान सीमा अटींची पूर्तता होते जे C n असे लिहिले जाऊ शकते मला हे n असे लिहावे लागेल जिथे n2LsinnπxL आहे आम्ही Cn कसे ठरवू मीf इंटिग्रेट करून ∞ to ∞ ने गुणाकार करीन जे या प्रकरणात 0 ते L पर्यंत बनते जे nCn ∞mxndx आहे ϕ n dx आणि ऑर्थो सामान्यतेनुसार हे nCnmn होते आणि हे Cmच्या बरोबरीचे असते तर आम्हीCn देखील निश्चित केले आहे याचा अर्थ असा की जिथेCnहा fxndx शिवाय काही नाही त्यास परिपूर्णतेची आवश्यकता आहे आता मी वेगळ्या स्वरूपात परिपूर्णता लिहिणार आहे आणि ते नंतर उपयुक्त आहे डायरा डेल्टा फंक्शनच्या संदर्भात संपूर्णता लिहीत आहे तर आपण आत्ताच जे सांगितले आहे ते fxnCnn मध्ये जेथेCn ∞f आहे आणि मला हे fxnxdx कारण xis एक डमी व्हेरिएबल मी वापरत आहे तर मला ते पुन्हा वापरायचे नाही आणि नंतर माझ्याकडे xnf ∞fxnxdxnआहे मी अटींची पुनर्रचना करू शकतो आणि हे ∞dxfx म्हणून लिहू आणि नंतर बेरीज करू कारण केवळ that n आणिnnxn हेच पूर्णत्व आहे आता मला हे देखील माहित आहे की fx ∞dxfxδx x आणि 2 गोष्टी मला ताबडतोब सांगतात कि nnxnxδx x जेव्हा मी nnxnx यातिल इंडेक्स स्विच केले तर डेल्टा फंक्शनमुळे मी x आणि x इंडेक्स बदलल्यास काही फरक पडत नाही म्हणून पूर्णत्व व्यक्त करण्याचा हा आणखी एक मार्ग आहे 1 क्रमांकाद्वारे गणिताची ओळख करुन मी या लेक्चरचा शेवट लिहू शकेन ψ हा एक ऑर्थोनॉर्मल सेट आहे आणि याचा अर्थ ∞mxnxmn आहे आणि इतर गुणधर्म जेn चा पूर्ण संच तयार करते आणि याचाच अर्थ∑nxnxδx x असा होतो पुढच्या व्याख्यानात मी हे गुणधर्म हेन्सनबर्ग आणि स्क्रोडिंगर च्या क्वांटम मेकॅनॅमिक्सच्या दृष्टिकोनाची समानता दर्शविण्यासाठी वापरेन